व्याख्यान क्रमांक 51 मध्ये पुन्हा स्वागत आहे आणि आता आपण डिफरन्शियल समीकरणे या नवीन विषयासह पुढे जाऊ तर आजचे व्याख्यान डिफरन्शियल समीकरणांचा परिचय व माहिती यावर आधारित असेल तर डिफरन्शियल समीकरणे म्हणजे काय ज्या समीकरणात एक किंवा अधिक डिपेंडंट व्हेरिएबल्स चे एक किंवा अधिक इंडिपेंडंट व्हेरिएबल्स सोबत डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल्स असतात अशा समीकरणाला डिफरन्शियल समीकरण म्हणतात तर हि आहेत डिफरन्शियल समीकरणांची उदाहरणे तर आपल्याकडे या समीकरणांमध्ये डेरिव्हेटीव्ह च्या टर्म्स आहेत आणि म्हणून या समीकरणाला आपण डिफरन्शियल समीकरण म्हणतो आणि हे ऑर्डिनरी डिफरन्शिल समीकरण आहे कारण यात ऑर्डिनरी डेरिव्हेटीव्ह आहेत म्हणजे येथे आपल्याकडे फक्त एक इंडिपेंडंट व्हेरिएबल x आहे आणि x वर अवलंबून असणारा y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे तर आपल्याकडे दुसऱ्या समीकरणात ऑर्डीनरी डेरिव्हेटीव्ह आहेत म्हणून ते ऑर्डीनरी डिफरन्शियल समीकरण आहे आपल्याकडे या dx dy च्या डिफरन्शियल टर्म्स आहेत आणि त्यात फक्त ऑर्डीनरी डेरिव्हेटीव्ह आहे तर फक्त एकच डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे y आणि एक इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे x उदाहरणार्थ समजा आपल्या जवळ x आणि t हे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत आणि आपण x आणि t वर अवलंबून आहोत येथे आपल्याला कल्पना आहे की समीकरणामध्ये पार्शल डेरिव्हेटीव्ह असतात आणि म्हणून याला पार्शल डिफरन्शियल समीकरण किंवा PDE म्हणतात कारण येथे आपल्याकडे पार्शल डेरिव्हेटीव्ह आहेत ऑर्डीनरी नाही पण आता समीकरणात आपल्याकडे पार्शल डेरिव्हेटीव्ह आहेत तर येथे आणखी काही वर्गीकरणे आहेत ज्याला आपण ऑर्डर म्हणतो डिफरन्शियल समीकरणांची ऑर्डर म्हणजे काय आहे समीकरणातील हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटीव्ह ची ऑर्डर म्हणजेच समीकरणांची ऑर्डर होय उदाहरणार्थ पहिल्या समीकरणात हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटीव्ह हा 4 आहे म्हणून त्या समीकरणांची ऑर्डर 4 असेल तसेच आपण या दोन समीकरणांच्या ऑर्डर विषयी बोलणार आहोत अजून एका डिग्री या शब्दाचा उपयोग करणार आहोत आणि पुन्हा या समीकरणांमध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटीव्ह ची डिग्री म्हणजे समीकरणांची डिग्री होय उदाहरणार्थ येथे हे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटीव्ह आहे आणि येथे घातांक 1 आहे किंवा टर्म ची डिग्री 1 आहे म्हणून हे डिफरन्शियल समीकरण डिग्री 1 चे आहे पण ऑर्डर 4 आहे तर या समीकरणात ऑर्डर 4 आहे आणि डिग्री 1 पुन्हा हे समीकरण डिग्री 1 चे आहे कारण आपल्याकडे हायेस्ट ऑर्डर 1 आहे जसे dx dy च्या टर्म आहेत किंवा येथे पहिल्या ऑर्डर चे डिफरन्शियल्स आहेत आणि डिग्री पण 1 आहे या समीकरणात 3 ऑर्डर डेरिव्हेटीव्ह च्या टर्म्स आहे म्हणून ऑर्डर 3 आहे आणि डिग्री 2 आहे कारण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटीव्ह ची डिग्री 2 आहे म्हणून या डिफरन्शियल समीकरणाची डिग्री 2 आहे आणि ऑर्डर 3 पुढील वर्गीकरणे लिनियर आणि नॉन लिनियर डिफरन्शियल समीकरण बद्दल बोलणार आहेत जर समीकरणामधील प्रत्येक डिपेंडंट व्हेरिएबल आणि प्रत्येक डेरिव्हेटीव्ह ची डिग्री फक्त एक असेल तर त्या समीकरणाला लिनियर डिफरन्शियल समीकरण म्हणतात जर आपण गुणाकार किंवा घातांक पहिले नाही तर आपल्याकडे लिनियर टर्म म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आणि किंवा डेरिव्हेटीव्ह यांचा गुणाकार नाही तर आपल्याकडे लिनियर समीकरण आहे आणि जर डिफरन्शियल समीकरण लिनियर नाही तर आपण त्याला नॉन लिनियर समीकरण म्हणू तर नॉन लिनियर समीकरणामध्ये डेरिव्हेटीव्ह किंवा डिपेंडंट व्हेरिएबल यांचा गुणाकार डेरिव्हेटीव्ह सोबत अस्तित्वात असेल तर प्रत्येक लिनियर समीकरण हे डिग्री 1 चे असते ते स्पष्ट आहे लिनियर समीकरणात गुणाकार नसतो किंवा घातांक पण नसतो म्हणू ते फर्स्ट डिग्री चे होईल पण प्रत्येक फर्स्ट डिग्री समीकरण लिनियर असू शकत नाही कारण उदाहरणार्थ हे सेकंड ऑर्डर समीकरण आहे आणि येथे डिग्री 1 आहे कारण डिग्री म्हणजे हायेस्ट ऑर्डर टर्म ची डिग्री हे समीकरण नॉन लिनियर समीकरण आहे कारण यामध्ये y आणि चा गुणाकार आहे तर हे नॉन लिनियर फर्स्ट डिग्री चे समीकरण आहे तर प्रत्येक लिनियर समीकरण हे फर्स्ट डिग्री आहे पण प्रत्येक फर्स्ट डिग्री समीकरण हे लिनियर नसते आता आपण डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन बघू तर असे समीकरण ज्यामध्ये डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स डेरिव्हेटीव्ह टर्म शिवाय असतील कारण आपल्याला सोल्युशन मध्ये डेरिव्हेटीव्ह नकोत डेरिव्हेटीव्ह हे डिफरन्शियल समीकरणात असतात तर डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स मधील कोणतेही समीकरण जे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते त्याला डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन किंवा इंटिग्रल म्हणतात उदाहरणार्थ आपण या आर्बिट्ररी स्थिरांकांसोबत हे फंक्शन घेऊ आपण हे तपासू शकतो की हे फंक्शन या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे हे सोल्युशन आहे पण का कारण हे फंक्शन दिलेल्या समीकरणाचे समाधान करते आपण सजच तपासू शकतो की जर आपण y चे डेरिव्हेटीव्ह घेतले तर आपल्याला ऋण A भागेला मिळेल कारण आपल्याकडे समीकरणात दुसरे डेरिव्हेटीव्ह सुद्धा आहे तर येथे आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटीव्ह कडे जाऊ तर हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटीव्ह आहे आणि जर येथे च्या किमती समीकरणात ठेवल्या तर आपल्याकडे आणि नंतर अधिक आणि येथे हि फर्स्ट ऑर्डर टर्म आहे तर आपण काय बघत आहोत आणि येथे पण तर ते रद्द होतील आणि आपल्याला शून्य मिळेल जी समीकरणांची उजवी बाजू आहे तर आपण काय निरीक्षण केले आहे की हे फंक्शन दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे कारण हे फंक्शन ह्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते तर आता आपण अशी डिफरन्शियल समीकरणे तयार करण्याच्या मार्गाने जाऊ यापूर्वी आपल्याला कर्व च्या फॅमिली ची ओळख करणे आवश्यक आहे तर n पॅरामीटर कर्व च्या फॅमिली म्हणजे या फॉर्म मधील फंक्शन्स चा संच होय येथे x y आहे तर यामध्ये फंक्शन तर येथे पॅरामीटर मध्ये बदल करून तुम्हाला वेगवेगळ्या कर्व मिळतील म्हणजेच कर्व च्या फॅमिली होय कारण c च्या वेगळ्या किमतींसाठी आपल्याकडे वेगळ्या कर्व आहेत आणि जर या उदाहरणातील समकेंद्री वर्तुळांचा पहिला संच घेतला म्हणजे c या पॅरामीटर साठी होय हा ऋनोत्तर असणे आवश्यक आहे म्हणून c च्या ऋनोत्तर वास्तव किमतींसाठी हि 1 पॅरामीटर फॅमिली आहे हे ऋनोत्तर आहे म्हणून c हा ऋनोत्तर असणे आवश्यक आहे हा ऋनोत्तर वास्तव किमती घेत आहे आणि c च्या वेगवेगळ्या किमतींसाठी हि समकेंद्री वर्तुळांची समीकरणे आहेत तर आपल्याकडे फक्त एक पॅरामीटर फॅमिली आहे म्हणजेच c आणि जर आपण c बदलत राहिलो तर आपल्याला समकेंद्री आणि वेगळ्या त्रिज्येची वर्तुळे मिळतील पुन्हा आपण वर्तुळाचा संच घेऊ आता आपण केंद्रासह त्रिज्या देखील बदलू तर हा वर्तुळाचा संच आहे येथे आपण आणि निवडू शकतो आता कोणत्याही वास्तव संख्या आहेत आणि हि ऋनोत्तर संख्या आहे अशा परिस्थितीत हे एक या तीन पॅरामीटरची फॅमिली आहे आणि पूर्वीची एक पॅरामीटर फॅमिली होती कारण त्यात फक्त त्रिज्या बदलत होती येथे आपल्याकडे वेगळ्या केंद्रासह वेगळ्या त्रिज्यांच्या वर्तुळांची फॅमिली आहे तर हि वर्तुळांची 3 पॅरामीटर फॅमिली आहे आणि आता आपण डिफरन्शियल समीकरणाच्या सोल्युशन चे जतन केले आहे जे आपण मागील उदाहरणात बघितले ते कर्व ची फॅमिली आहे तर हि कर्व ची फॅमिली आपण पुढील स्लाईड मध्ये अभ्यासू तर दिलेल्या n पॅरामीटर कर्व च्या फॅमिली पासून डिफरन्शियल समीकरणे कशी तयार करायची तर तुम्ही काय शिकलात जर आपल्याकडे हि n पॅरामीटर कर्व ची फॅमिली म्हणजेच डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन असेल तर या कर्व च्या फॅमिली पासून डिफरन्शियल समीकरण किंवा याच्याशी सुसंगत असणारे संबंधित डिफरन्शियल समीकरण कसे तयार करावे की ज्याचे सोल्युशन हि कर्व ची फॅमिली आहे तर आपण n आर्बिट्ररी स्थिरांक असलेल्या कर्व च्या फॅमिली पासून n या ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण मिळवू शकतो ज्याचे सोल्युशन हि फॅमिली आहे तर प्रत्यक्षात आपण किती पॅरामीटर ची फॅमिली घेतली आहे त्यावर डिफरन्शियल समीकरणाची ऑर्डर अवलंबून असते तर हे प्रत्यक्षात कसे मिळवावे दिलेल्या समीकरणाला n वेळा डिफरंशिएट करा आपल्याला अतिरिक्त समीकरणे मिळतील जी पूर्वी n पॅरामीटर फॅमिली होती आपण या फॅमिली ला डिफरंशिएट करणे सुरु ठेऊ या फॅमिली ला n वेळा डिफरंशिएट केल्यामुळे आपल्याला आणखी n समीकरणे मिळतील आणि या n1 समीकरणांमधून पॅरामीटर चे स्थिरांक काढून टाकू आणि नंतर आपल्याला पॅरामीटर मुक्त समीकरण मिळेल ज्यामध्ये फक्त डेरिव्हेटीव्ह च्या टर्म आणि डिपेंडंट इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील तर या n1 समीकरणांमधून पॅरामीटर काढून आपण n ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण मिळवू तर आपण उदाहरणांच्या मदतीने समीकरण तयार करण्याची पद्धत बघू आता आपण हे उदाहरण बघू तर आपण या फंक्शन ने समाधान होणारे डिफरन्शियल समीकरण मिळवू तर हि 2 पॅरामीटर कर्व ची फॅमिली आहे ज्यात a आणि b हि आर्बिट्ररी स्थिरांक आहेत तर आपल्याजवळ 2 पॅरामीटर कर्व ची फॅमिली आहे तर आपण या 2 पॅरामीटर कर्व च्या फॅमिली पासून संबंधित 2 ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण मिळण्याची आशा करु जेव्हा आपण फंक्शन आणि फंक्शन च्या डेरिव्हेटीव्ह मधून हि दोन स्थिरांक काढून टाकू तर हि दिलेली कर्व ची फॅमिली आहे आणि जर आपण या फॅमिली ला x साठी डिफरंशिएट केलं तर आपल्याला काय मिळणार तर आपल्याला मिळेल तर आपण x साठी फक्त एकदा डिफरंशिएट केले आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा डिफरंशिएट करावे लागेल कारण या समीकरणात आपण दोन आर्बिट्ररी स्थिरांक पाहिले जर आपण आणखी एकदा डिफरंशिएट केले तर यापासून आपल्याला काय मिळेल आता आपण याला दोन वेळा डिफरंशिएट केलेले आहे आणि तुम्हाला हे दोन्ही स्थिरांक काढायचे आहेत तर आपण काय पाहत आहोत की हे सुद्धा दिलेल्या फंक्शन मध्ये आहे उदाहरणार्थ जर तुम्ही हे ठेवले आणि या समीकरणात टाकले तर स्थिरांक काढले जाईल आणि आपल्याला समीकरण मिळेल ज्यात डेरिव्हेटीव्ह च्या टर्म्स डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील तर समीकरण क्रमांक 1 चा उपयोग करून आता आपल्याला हे डिफरन्शियल समीकरण मिळाले तर आता आपल्याला हे डिफरन्शियल समीकरण मिळाले जे की दिलेल्या 2 पॅरामीटर कर्व च्या फॅमिली शी संबंधित आहे किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन हे दुसरे काही नसून दिलेली 2 पॅरामीटर कर्व ची फॅमिली आहे तर अशाप्रकारे दिलेल्या कर्व च्या फॅमिली पासून डिफरन्शियल समीकरणे तयार करण्याची पद्धत काम करते आणि मुख्यतः पुढील व्याख्यानात तुम्ही पाहाल की प्रत्यक्षात दिलेल्या समीकरणापासून हा फॉर्म म्हणजे कर्व ची फॅमिली कशी मिळवायची तर आपल्याकडे आणखी जनरल आणि पर्टिकुलर सोल्युशन या संकल्पना आहेत तर समजा हे n ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण आहे आपल्याकडे येथे n ऑर्डर चे डेरिव्हेटीव्ह असून दुसरे कमी ऑर्डर चे डेरिव्हेटीव्ह सुद्धा आहेत तर डिफरन्शियल समीकरण म्हणजे n ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण तर आपण जनरल सोल्युशन कशाला म्हणू ते n इंडिपेंडंट आर्बिट्ररी स्थिरांक असलेले सोल्युशन आहे तर पूर्वीच्या स्लाईड मध्ये सुद्धा आपण पहिले आहे की जनरल सोल्युशन साठी आपण 2 पॅरामीटर कर्व च्या फॅमिली पासून सुरुवात केली आणि नंतर संबंधित डिफरन्शियल समीकरण हे 2 ऑर्डर चे होते किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये आपल्याकडे 2 ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण आहे आणि आपण त्याचे सोल्युशन शोधले तर त्यात 2 आर्बिट्ररी स्थिरांक म्हणजेच 2 पॅरामीटर असतील तर हि प्रत्यक्षात जनरल सोल्युशन ची व्याख्या आहे म्हणजेच n आर्बिट्ररी स्थिरांक असलेले सोल्युशन होय तर दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे असे सोल्युशन ज्यामध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल समीकरणाच्या n ऑर्डर शी संबंधित n इंडिपेंडंट आर्बिट्ररी स्थिरांक असतात त्या सोल्युशन ला जनरल सोल्युशन म्हणतात डिफरन्शियल समीकरणासोबत दिलेल्या पूरक समीकरणांपासून मिळालेल्या n किमती जनरल सोल्युशन मधील n पॅरामीटर ने बदलून जे फंक्शन मिळेल त्यास पर्टिकुलर सोल्युशन म्हणतात तर पूरक समीकरणांच्या आधारे आपण या गुणकांच्या किमती काढू शकतो कारण जनरल सोल्युशन म्हणजे n पॅरामीटर कर्व ची फॅमिली होय पण पर्टिकुलर सोल्युशन किंवा पर्टिकुलर कर्व आहे असे म्हणणे तेव्हाच शक्य होते जेव्हा दिलेल्या डिफरन्शियल समीकरणासोबत आणखी काही पूरक अटी दलेल्या असतील आणि नंतर डिफरन्शियल समीकरण आणि या पूरक अटींमुळे आपल्याला पर्टिकुलर सोल्युशन मिळते तर पर्टिकुलर सोल्युशन म्हणजे एक किंवा अधिक इंडिपेंडंट स्थिरांकाच्या किंमती ठरवणे होय बहुदा या अटी भौतिक प्रयोगातून मिळतात त्या समस्येच्या भौतिकशास्त्रावर अवलंबून असतात आणि नंतर आपन काही किंवा सर्व स्थिरांक मिळवू शकतो आणि आता सोल्युशन मध्ये कोणतेही इंडिपेंडंट स्थिरांक नाहीत डिफरन्शियल समीकरणात आर्बिट्ररी स्थिरांक हि डिफरन्शियल समीकरणाच्या ऑर्डर वर अवलंबून असतात आणि उदाहरणाच्या अनुषंगाने आपण एवढे तरी पहिले आहे की n ऑर्डर डिफरन्शियल समीकरणाच्या जनरल सोल्युशन मध्ये n आर्बिट्ररी स्थिरांक असतात ठीक आहे तर आता येथे आपण एक उदाहरण बघू उदाहरणार्थ हे डिफरन्शियल समीकरण हे जनरल सोल्युशन आहे तर आपण सोल्युशन मिळविण्यासाठी ना कोणते तंत्र शोधत आहोत किंवा ना कोणत्या तंत्राचा उपयोग केला आहे ते आपण पुढील व्याख्यानामध्ये अभ्यासू येथे आपण फक्त व्याख्या देत आहोत उदाहरणार्थ तर हे सोल्युशन आहे हे या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते समजा तुम्हाला मिळाला तर तो असेल आता जर आपण हे या डिफरन्शियल समीकरणामध्ये ठेवले तर काय होईल तर आणि वजा आणि आपल्याकडे आहे तिथे सुद्धा आहे तर हे रद्द होईल आणि आपन काय लक्षात घेतले की हे सोल्युशन या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते आणि म्हणू आपल्या लक्षात आले की ह्या सोल्युशन मध्ये c हा आर्बिट्ररी स्थिरांक आहे c च्या कोणत्याही किमतीसाठी हे या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करेल तर c हा आर्बिट्ररी स्थिरांक आहे आणि या डिफरन्शियल समीकरणाची ऑर्डर १ आहे आणि आपल्याकडे सोल्युशन मध्ये १ आर्बिट्ररी स्थिरांक आहे म्हणून आपण त्याला जनरल सोल्युशन म्हणतो पर्टिकुलर सोल्युशन जर आपण या c ला कोणतीही किंमत दिली तरी आपण c ची किंमत थेट ठरवू शकतो कारण c च्या कोणत्याही किमतीसाठी सोल्युशन आहे जसे की तर साठी हे सुद्धा या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे पण आता हा पॅराबोला पर्टिकुलर सोल्युशन आहे हा निश्चितच पॅराबोला आहे पण येथे तो पॅराबोला या पॅरामीटर वर अवलंबून आहे हि पॅराबोला ची फॅमिली होती आता आपल्याकडे या फॅमिली मधील पर्टिकुलर कर्व आहे तर आपण याला पर्टिकुलर सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन म्हणतो हे जनरल सोल्युशन होते तर दोन्ही सोल्युशन आहेत पण एक जनरल सोल्युशन आहे तर एक पर्टिकुलर सोल्युशन किंवा पर्टिकुलर कर्व आहे म्हणजे 1 पॅरामीटर कर्व फॅमिली मधील पर्टिकुलर कर्व आहे आपण दुसरे उदाहरण बघू शकतो तर हे उदाहरण क्रमांक 2 आहे येथे चा विचार करू तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू म्हणजेच त्या तंत्रावर आपण नंतर चर्चा करू तर हे या डिफरन्शियल समीकरणाचे जनरल सोल्युशन आहे तर आपल्याकडे हि 1 पॅरामीटर कर्व ची फॅमिली आहे यात फक्त c हा पॅरामीटर आहे तर हि एक 1 पॅरामीटर कर्व ची फॅमिली आहे ते आपण सहजपणे तपासू शकतो तसेच हि फॅमिली c च्या कोणत्याही किमती साठी डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते हे जनरल सोल्युशन आहे कारण दिलेले डिफरन्शियल समीकरण हे पहिल्या ऑर्डर चे होते आणि आपल्याला मिळालेल्या सोल्युशन मध्ये सुद्धा एकच आर्बिट्ररी स्थिरांक आहे म्हणून याला आपण जनरल सोल्युशन म्हणतो पण जर आपण या स्थिरांकासाठी पर्टिकुलर किंमत ठेवली तर आपण प्रत्यक्ष या फॅमिली मधील एक एलिमेंट किंवा एक कर्व निवडत आहोत तर याला पर्टिकुलर सोल्युशन असे म्हणतात समाज आपण घेऊ आपण आता घेतले आहे तर कोणीही बघू शकतो की हे डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करेल तर येथे y चा डेरिव्हेटीव्ह 1 होईल आणि वजा x आणि पुन्हा y चा डेरिव्हेटीव्ह 1 आणि पूर्ण वर्ग बरोबर 1 तर x रद्द झाला हे आपण डाव्या बाजूला बघू शकतो तर 1बरोबर 1 हे नैसर्गिक समाधान आहे कारण c च्या कोणत्याही किमती साठी डिफरन्शियल समीकरणाचे समाधान होते पण आता पर्टिकुलर सोल्युशन हि या रेषांच्या फॅमिली मधील सरळ रेषा आहे तर हे आता जनरल सोल्युशन नाही हे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे पर्टिकुलर सोल्युशन आहे सोल्युशन साठी आपण आणखी एका शब्दाचा वापर करतो त्यालाच आपण एक्सप्लिसिट सोल्युशन किंवा इम्प्लिसिट सोल्युशन म्हणतो येथे जेव्हा सोल्युशन पुढील फॉर्म देईल म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल y हा सगळं काही इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये असणारी उजवी बाजू देतो तेव्हा यास एक्सप्लिसिट सोल्युशन म्हणू तर तिथे y आणि x मधील इम्प्लिसिट फंक्शन दिलेले नाही पण आपण याला x मधील एक्सप्लिसिट फंक्शन y म्हणू तर आपल्याकडे x च्या टर्म्स मध्ये y दिलेला आहे इम्प्लिसिट फंक्शन नाही तर याला एक्सप्लिसिट सोल्युशन म्हणतात जर आपण आपल्या डिफरन्शियल समीकरणाच्या बाहेर पडलो तर y बरोबर x चे फंक्शन या फॉर्म मध्ये सोल्युशन असणार आणि इम्प्लिसिट सोल्युशन च्या संदर्भात आपल्याला x आणि y मधील फंक्शन मिळते जे दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते म्हणून त्याला इम्प्लिसिट सोल्युशन म्हणतात उदाहरणार्थ आपण हे दुसऱ्या ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण घेऊ आणि आता आपण पर्यायाने निरीक्षण करू शकतो खरं तर सोल्युशन मिळविण्याच्या तंत्राविषयी चर्चा करण्यासाठी सोल्युशन ची आवश्यकता आहे कारण ते दिलेल्या समीकरणाचे समाधान करते आणि म्हणून येथे आपल्याला आणखी काय लक्षात आले ते म्हणजे एक्सप्लिसिट सोल्युशन कारण y हा x च्या टर्म्स मध्ये उजव्या बाजूला दिलेला आहे आणि आता इम्प्लिसिट सोल्युशन तर हे एक्सप्लिसिट सोल्युशन आहे आणि आता आणखी एक उदाहरण बघू जे की पहिल्या ऑर्डर चे डिफरन्शियल समीकरण आहे येथे हे या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते तुम्ही सहज बघू शकता की जर डिफरन्शियल समीकरणाचे समाधान केले तर ते त्याचे सोल्युशन असते समजा आपण डिफरंशिएट केले तर आपल्याला काय मिळणार तर येथून आपण सोडवू शकतो खरं तर किंवा इथे फक्त 2 ने भाग द्या म्हणजे आपल्याला मिळेल तर हे नैसर्गिकरित्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करत आहे पण काय वेगळं आहे आता येथील पूर्वीच्या समीकरणातून लक्षात येते की दिलेले x y चे फंक्शन हे एक्सप्लिसिट फॉर्म मध्ये नाही पण ते इम्प्लिसिट फॉर्म मध्ये आहे तर आपण अशा सोल्युशन ला इम्प्लिसिट सोल्युशन म्हणू तर यासह आता आपण निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत तर आपण डिफरन्शियल समीकरणांची ऑर्डर आणि डिग्री ची व्याख्या तसेच त्यांचे वर्गीकरण अभ्यासले आहे वर्गीकरण मुख्यतः लिनियर आणि नॉन लिनियर समीकरणांशी निगडित होते आपण या व्याख्यानामध्ये दिलेल्या n पॅरामीटर कर्व च्या फॅमिली पासून डिफरन्शियल समीकरण असे बनवायचे हे सुद्धा पहिले आहे तर आपल्याला या n पॅरामीटर कर्व च्या फॅमिली ला n वेळा डिफरंशिएट करावे लागले आणि n1 समीकरणांचा संच मिळाला यातून सर्व पॅरामीटर काढून टाकली आणि नंतर आपल्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल डिपेंडंट व्हेरिएबल आणि त्यांचे डेरिव्हेटीव्ह असणारे एक समीकरण मिळाले म्हणजे डिफरन्शियल समीकरण तर पुढील व्याख्यानात प्रत्यक्षात काय येणार आहे दिलेल्या समीकरणाचे सोल्युशन कसे शोधावे तर सोल्युशन कसे शोधावे कर्व च्या फॅमिली ला कसे शोधावे कोणती पर्टिकुलर कर्व ची फॅमिली किंवा कोणती जनरल कर्व ची फॅमिली जे की दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन असेल आणखी आपण कशाबद्दल चर्चा केली n ऑर्डर डिफरन्शियल समीकरणाच्या सोल्युशन बद्दल चर्चा केली त्यात n आर्बिट्ररी स्थिरांक असतात तर जनरल सोल्युशन हे दुसरे काही नसून n पॅरामीटर कर्व ची फॅमिली आहे जे की दिलेल्या डिफरन्शियल समीकरणाचे समाधान करते आणि व्याख्यान तयार करण्यासाठी आम्ही वापरलेले संदर्भ ग्रंथ हे आहेत आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद